विद्यापीठांमध्ये बौद्धिक संपदा चे नियमन कसे केले जाते हे आपण पाहूया साध्या शब्दात सांगायचे तर आय पी किंवा बौद्धिक संपदा म्हणजे बौद्धिक प्रक्रिया द्वारे निर्मित कुठल्याही प्रकारचे मूळ असे सृजनशील कार्य होय सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या सृजनाच्या पार्श्वभूमीवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांची भूमिका आपण पहात आहोत तेव्हा मानवा द्वारे निर्मित कुठल्या प्रकारच्या क्रियांचा समावेश बौद्धिक प्रक्रियांमध्ये करता येईल कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग च्या माध्यमातून निर्मित होणाऱ्या उत्पादनांना पेटंट दिले जाऊ शकेल काय असे मुद्दे आता उपस्थित होत आहेत निश्चितच बौद्धिक प्रक्रियांचा संबंध हा मानवाच्या सृजनात्मक श्रमातून निर्मित उत्पादनांशीच निगडित आहे बौद्धिक संपदा चे विविध प्रकार आपण पाहिले आहेत पेटंट विद्यापीठामार्फत फाईल केले जाऊ शकतात ट्रेडमार्क विद्यापीठाच्या एखाद्या प्रकल्पामधून उदयास येऊ शकतो विद्यापीठात तयार झालेल्या बौद्धिक संपत्तीचे कॉपीराइट कॉपीराइट कायद्याखाली संरक्षित होऊ शकतात तर आरेखन नोंदणी विद्यापीठा द्वारे होऊ शकते सेमीकंडक्टर चिप्सच्या इंटिग्रेटेड सर्किट ची नोंदणी इंटिग्रेटेड सर्किट च्या रचनेशी संबंधित आहे विविध प्रकारच्या वनस्पतींची नोंदणी कृषी विद्यापीठाने द्वारे केले जाते भौगोलिक निर्देशन हे एखाद्या विशिष्ट समाज घटकाशी संबंधित असते तसेच विद्यापीठांनी जी आय एस ची नोंदणी आणि ट्रेड सिक्रेट कोड ची नोंदणी यामध्ये देखील पुढाकार घेतलेला दिसून येतो शैक्षणिक संस्थांमध्ये याच धर्तीवर आय पी एम सेलची ची स्थापना करता येईल तेव्हा आय पी एम सेलची स्थापना कशा पद्धतीने करता येईल आय पी एम सेल म्हणजे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सेल असून त्यालाच तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय असेही म्हणता येईल आयपीएल सेलची स्थापना करण्यासाठी संबंधित संस्थेतील समिती स्वतःहून निर्णय घेईल किंवा सरकारच्या आदेशान्वये आय पी एम सेल स्थापन करेल पीएम सेलची स्थापना विद्यापीठातील एखाद्या विभागा प्रमाणे स्थापित होत नाही तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात तेव्हा संबंधित संस्थेच्या प्रमुखाने किंवा समितीने संस्थेमध्ये आयपीएम सेलची स्थापना करावी लागते खाजगी विद्यापीठांमध्ये आयपीएल सेलची स्थापना केली जाते तसेच सरकार द्वारे सुद्धा आयपीएल सेलची स्थापना करण्याबाबत निर्देश दिले जातात कारण सरकारद्वारे दिल्या गेलेल्या निधीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनेही आय पी एम सेलची आवश्यकता असते तेव्हा आय पी एल सेल चा उगम एक तर संस्थे अंतर्गत होतो किंवा सरकारद्वारे त्याची निर्मिती करण्यासंदर्भात निर्देश केले जाऊ शकतात विद्यापीठ वा संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक आयपीएम सेल चे विभागप्रमुख म्हणून काम करतात या प्राध्यापकास प्रत्यक्षात बौद्धिक संपदा संदर्भात अनुभव असेल किंवा नसेल तरीही चालेल आय पी एम सेलमध्ये दोन ते आठ कर्मचारी असतात ही संख्या त्याहूनही जास्त असू शकते आय पी एम सेल ची कार्य काय आहेत हे आपण आता पाहू आय पी एम सेलच्या कार्यप्रणाली साठी संबंधित संस्थेची स्वतःची आय पी आर पॉलिसी असणे आवश्यक आहे कारण या पॉलिसी अन्वये आय पी एम सेलची कार्यप्रणाली व मुख्य कार्ये निश्चित केली जातात भारतीय किंवा परदेशी संस्थांच्या धोरणानुसार आय पी आर पॉलिसी विकसित केली जाते आय पी एम सेल लाच तंत्रज्ञान हस्तांतर कार्यालय तंत्रज्ञान व्यवसायीकरण कार्यालय तंत्रज्ञान परवाना विभाग इत्यादी नावांनी संबोधले जाते तसेच त्यास पेटंट सेल आय पी आर सेल असेही संबोधले जाते परंतु या सेलचा मुख्य उद्देश विद्यापीठांमध्ये विकसित होणाऱ्या बौद्धिक संपदेचे निश्चयन करणे विकसन करणे संरक्षण करणे आणि व्यवसायीकरण करणे हा असतो तेव्हा आता आपण आय पी एम सेलच्या प्रमुख कार्यांची माहिती घेऊ आय पी एम सेलचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी व विद्यार्थी यांना बौद्धिक संपदा हक्क कायदा संदर्भात आणि बौद्धिक संपदेच्या संरक्षण करण्यासंदर्भातील प्रक्रिया याविषयी प्रशिक्षण देणे होय आय पी एम सेलच्या माध्यमातून बौद्धिक संपदा संदर्भात जागरूकता निर्माण करून आय पी जनरेशन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आय पी एल सेलची इतर महत्त्वाची कार्ये म्हणजे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या सेवा घेणे तज्ञ व्यक्ती किंवा संस्था जसे की बौद्धिक संपदा विषयातील कायदेतज्ञ किंवा सेवा पुरवठादार यांच्याशी करार करणे तसेच काही सेवांचे आउटसोर्सिंग करणे करारान्वये ठरलेली रक्कम किंवा मानधन वितरित करणे ही आहेत या कार्यांना आय पी एम सेल ची प्रशासकीय कार्ये म्हणता येईल पेटंट संदर्भात अर्ज करण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते कारण एखादा शोध किंवा नवतंत्रज्ञान यापूर्वीच पेटंट मान्य आहे काय की नवीन आहे याचा शोध घ्यावा लागतो या क्षेत्रातील तज्ञ या शोधासाठी मदत करतात तसेच ऑनलाइन पेटंट फाईल करण्यासाठी एजंट ची आवश्यकता असते तेव्हा विद्यापीठांना बाहेरील तज्ञ व्यक्ती व संस्थांशी जोडण्याचे महत्वाचे कार्य आय पी एम सेल पार पाडते प्रशासकीय आणि आर्थिक कार्ये पार पाडण्याच्या जबाबदारी सोबतच बौद्धिक संपदा हक्क कायद्यानुसार प्रस्ताव स्विकारणे किंवा नाकारणे मंजुरी देणे पेटंट फाईल करण्याची प्रक्रिया पार पाडणे पेटंट संबंधातील कायदेशीर बाबी पाहणे आणि बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करणे इत्यादी महत्त्वाची कार्ये आय पी एम सेल पार पाडते त्याचबरोबर संस्था आणि उद्योग यांच्यामध्ये समन्वय स्थापन करणे हेसुद्धा आय पी एम सेलचे महत्त्वाचे कार्य आहे याद्वारे विद्यापीठांमधून केले जाणारे कार्य आणि उद्योग क्षेत्राची आवश्यकता यामध्ये योग्य समन्वय आय पी एम सेल द्वारे स्थापन केला जाऊ शकतो परिणामी विद्यापीठांमधील शोध व तंत्रज्ञानास औद्योगिक क्षेत्रांच्या गरजेनुसार योग्य ते वळण देणे शक्य होते आणि विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक समूहांना त्यांचे संशोधन कार्य औद्योगिक क्षेत्रातील गरजेनुसार करणे शक्य होते आय पी एम सेलच्या द्वारे परवानाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणे किंवा बौद्धिक संपदा ची विक्री करणे सुलभ होते बौद्धिक संपदा ची नोंदणी करणे आणि सतत त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते पेटंटचे नूतनीकरण वीस वर्षांनी तर आरेखन नूतनीकरण दर पंधरा वर्षांनी करणे आवश्यक असते त्यासाठी त्यासंदर्भातील रेकॉर्ड ठेवणे आवश्यक असते तेव्हा अशा पद्धतीचे रेकॉर्ड ठेवणे हेही आय पी एम सेलचे एक महत्त्वाचे कार्य होय शैक्षणिक संस्थांमधून विविध प्रकारच्या बौद्धिक संपदा ची निर्मिती होत असते जसे की पेटंट कॉपीराइट आरेखन ट्रेडमार्क इत्यादी या संस्थांनी फाईल केलेल्या आणि मान्यता मिळविलेल्या पेटंटच्या संख्यात्मक आणि गुणात्मक प्रमाणानुसार त्या संस्थांची नावीन्यपूर्ण कार्ये मोजली जातात तेव्हा टाईप 2 पेटंटच्या संदर्भात विद्यापीठांची रँकिंग कशी केली जाते हे आपण पाहू पेटंट संदर्भातील आय पी एम सेल चे कार्य कसे चालते याचे उदाहरण आपण पाहू एखाद्या शोधाच्या किंवा तंत्रज्ञानाच्या प्रकाशित झाल्याच्या विशिष्ट काळानंतर पेटंट फाईल केले जाते पेटंट फाईल करण्यासाठी त्या शोधा संदर्भात घडलेल्या सर्व प्रक्रियांची नोंदी ठेवणे आवश्यक असते उदाहरणार्थ थर्ड पार्टी द्वारे शोध घेणे पेटंट ड्राफ्ट करणाऱ्या व्यक्ती आणि शोधकर्ता प्राध्यापक यांच्यामध्ये समन्वय साधणे अशी अनेक कार्ये पेटंट फाईल करण्यापूर्वी आय पी एम सेल करते तेव्हा पेटंट फाईल केल्यानंतर आय पी एम सेल ला त्यावर लक्ष ठेवावे लागते जसे की त्याचे प्रकाशन कधी होते पेटंट फाईल केल्यानंतर पेटंट कार्यालय एक FER first examination report जारी करते आणि उत्तर देण्यासाठी सहा महिने किंवा जास्तीत जास्त नऊ महिन्यांचा वेळ देते उत्तर देण्यासाठी तज्ञांची मदत घ्यावी लागते म्हणजेच विद्यापीठातील प्राध्यापकांकडून तांत्रिक मदत घ्यावी लागते उत्तर वेळे मध्ये देणे बंधनकारक असते ज्यावर पेटंट रद्द होणे किंवा मान्य होणे अवलंबून असते जर नकार आला असेल तर इतर पर्यायांचा विचार करावा लागतो जसे की त्यास आव्हान देणे आणि जर मान्यता मिळाली असेल तर त्यास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो तसेच त्यामधून जर उत्पन्न मिळत नसेल तर त्यास प्रयोगशाळेत ठेवून त्याची मुदत संपेपर्यंत किंवा पेटंटची मान्यता काढून घेईपर्यंत त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते तेव्हा आपल्या लक्षात येईल की एक जरी पेटंट फाईल केले असून त्यास मान्यता मिळाली असेल तरी आय पी एम सेल ला त्याच्या वीस वर्षांपर्यंत नोंदी ठेवणे व दरम्यानच्या कालावधीत विविध प्रकारच्या काळ मर्यादा पाळणे आवश्यक असते तेव्हा आता आयआयटी मद्रास आपल्या आय पी एम सेलच्या माध्यमातून पेटंट प्रक्रिया कशी पाडते हे आपण पाहू आय पी एम सेल ची कार्ये रचना आणि त्याच्याशी निगडीत मानव संसाधने आपण पाहू आय पी एम सेल बौद्धिक संपदा संदर्भात जागरुकता निर्माण करण्या संदर्भात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करते आय पी एम सेलचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे व्याख्याने कार्यशाळा आणि संशोधक विद्यार्थ्यांना समवेत चर्चा या माध्यमातून आय पी एम सेल हे कार्य करते आय पी एम सेल स्वतः हे कार्य पार पाडते आणि ज्या संस्थांमध्ये आय पी आर अध्यासनाचे प्राध्यापक नियुक्त असतात तेथे संबंधित प्राध्यापक बौद्धिक संपदा विषयक जागृती कार्यक्रमांचे आयोजन करतात संशोधक आणि प्राध्यापक यांच्या माध्यमातून जे सृजनात्मक कार्य विकसित होते त्यासंदर्भात आय पी एम सेल त्यांना आय डी एफ म्हणजे इंन्व्हेन्शन डीसक्लोजर फॉर्म जो की विद्यापीठाच्या वेबसाइटवर असतो भरण्यास सांगते आणि एकदा हा फॉर्म भरला की कार्यालयीन कर्मचारी IDF फॉर्म स्वीकारतात आणि एक अशी व्यवस्था तयार करतात ज्याद्वारे त्या फॉर्म चे संरक्षण करणे पुन्हा प्राप्त करणे समीक्षा करणे आणि रिपोर्टिंग करणे शक्य होते गुंतवणूकदार सुद्धा प्राथमिक पायरी म्हणून आय पी एम सेल द्वारे नवीन शोध किंवा तंत्रज्ञानाची ची नाविन्यते संदर्भात प्राथमिक स्तरावरील चाचणी करण्यास प्रोत्साहन देत आहेत यासाठी आय पी एम सेल निशुल्क किंवा विकत घेतल्या जाणाऱ्या सेवांवर अवलंबून असतात गुगल स्कॉलर किंवा गुगल पेटंट हे माहिती स्त्रोत निशुल्क आहेत तर QUESTEL Orbit Thomson innovation IEEE innovation Q plus इत्यादी माहिती स्त्रोत विकत घेऊन वापरावे लागतात पेटंट संदर्भातील प्राथमिक स्तरावरील शोध सर्वसाधारणपणे विद्यापीठातील आय पी एम सेल द्वारे घेतल्या जातो त्यासाठी आय पी एम सेल मधील कार्यरत विश्लेषकांना प्रशिक्षित केले पाहिजे जेणेकरून संशोधक व उद्योजकांना पेटंट संदर्भातील प्राथमिक स्तरावरील शोध घेण्यास ते मदत करू शकतील बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांमधून शोध घेणे हे महत्त्वाचे पण जिकिरीचे काम आहे तेव्हा आय पी एम सेलने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या व्यक्तींनाच या कामासाठी प्रशिक्षण देऊन तज्ञ बनविले पाहिजे आय पी एम सेल स्वतः पेटंटचे ड्राफ्टिंग आणि फायलिंग करणे यामध्ये प्रत्यक्षात भूमिका बजावू शकत नाही तज्ञांच्या मदतीनेच सेल ला ही कामे करावी लागतात तेव्हा आय पी एम सेल कडे त्याचे स्वतःचे प्रशिक्षित व तज्ञ मनुष्यबळ असेल तर बाहेरून सेवा घेण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे खर्चातही बचत होऊ शकेल संशोधकांना आपल्या संशोधनाच्या पेटंट मान्यते विषयी खाजगीमध्ये बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा करण्यासाठी उद्युक्त केले जाते त्यानंतर IDF ला आय पी एम सेल मधील अधिकाऱ्यांकडे वर्ग केले जाते आणि प्राथमिक चर्चेनंतर पेटंट फाईल करण्याचा आणि कुठल्या पद्धतीने करायचा याचा निर्णय घेतला जातो काही प्रकरणांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचा पेटंट अर्ज दाखल केला जातो तर काही प्रकरणात पूर्ण प्रक्रिया केली जाते जर आय पी एम सेल अंतर्गत पेटंट प्रतिनिधी असेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा पेटंट अर्ज आय पी एम सेल मध्येच केला जातो जर नवशोध किंवा नवतंत्रज्ञान यामध्ये नावीन्य किंवा कल्पकता असेल तरच पेटंट फाईल करण्या विषयीचा निर्णय घेतला जातो आय डी एफ कायदे विषयक संस्थांना पुरविले जातात आणि त्या संस्था आय पी फायलिंग सेवा आणि त्यासाठी आवश्यक असणारे रक्कम याविषयीची माहिती संबंधित संस्थांना देतात त्या संदर्भात एक समिती नियुक्त केलेली असते त्यानंतर आय पी सेवा क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती शोधकर्त्यां समवेत पेटंट फायलिंग ची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करतात आय पी एम सेल कडे पेटंट फाईल करण्यासाठी मान्यता असलेला अर्ज दिला जातो आणि त्यासोबतच व्यवसायिक आणि संवैधानिक प्रक्रिया संदर्भातील फीस संदर्भातील बिल दिले जातात आय पी एम सेल मधील संबंधित व्यक्ती करारा मधील दरानुसार बिलाची रक्कम तपासून पाहते पेटंट फाईल करण्याच्या संदर्भातील रक्कमेमध्ये पेटंट संदर्भातील शोध घेणे पेटंटचे ड्राफ्टिंग आणि फायलिंग करणे तसेच कायदेविषयक बाबींची पूर्तता करणे इत्यादी कार्यालयीन कामाच्या संदर्भातील फी चा समावेश होतो मात्र पेटंट फाईल झाल्यावरती दाखल झालेल्या FER चे उत्तर देण्यासाठी ची प्रक्रिया मात्र वेगळी आहे या सर्व प्रक्रियांची नोंदणी हार्ड आणि सॉफ्ट कॉपी मध्ये सुरक्षित ठेवली जाते जेणेकरून ऑडिट आणि इतर माहिती पुरवण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करता येईल येईल पेटंट फाईल केल्यानंतर आय पी एम सेल द्वारे पेटंट चे व्यवसायीकरण करण्या संदर्भात कार्यवाही सुरू केली जाते पेटंट फाईल करण्या मागचा उद्देश नवशोध किंवा तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण करण्याचा असल्यामुळे त्या संदर्भातील तंत्रज्ञान विषयातील तज्ञांची मते मागविले जातात आणि त्यासाठी थर्ड पार्टी सेवांची मदत घेतली जाते या पद्धतीने आय पी एम सेल आणि मार्केटिंग टीम यांच्यामध्ये समन्वय साधला जातो जर शोध कर्त्यास परदेशांमध्ये पेटंटचे फायलिंग करायचे असेल तर त्यासाठी विनंती अर्ज करावा लागतो यासंदर्भातील निर्णय पेटंट विषयक अंतरराष्ट्रीय समिती घेत असते कारण आंतरराष्ट्रीय पेटंट फायलिंग करण्यासाठी अधिक ची किंमत मोजावी लागते सुरुवातीला भारतामध्ये अर्ज नोंदविला जातो आणि त्यानंतर अंतरराष्ट्रीय समितीकडे तो वर्ग केला जातो यासंदर्भात शोधकर्त्याना त्यांच्या शोधा संदर्भातील माहिती पुरवावे लागते जशी की शोध विकासाच्या कुठल्या टप्प्यावर आहे आणि त्याचे प्रारूप याची चाचणी केलेली आहे किंवा नाही अर्थातच ही माहिती पेटंट फाईल केल्या वरती द्यावी लागते कारण संस्थांना त्यांच्या पेटंट चे कशा पद्धतीने व्यवसायीकरण केले जाणार आहे यामध्ये रस असतो तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण कशा पद्धतीने करायचे यासंदर्भात माहिती देणारे विविध फॉर्म शोध कर्त्यास भरावे लागतात आय पी एम सेल ची मार्केटिंग टीम तंत्रज्ञानास बाजारा पर्यंत घेऊन जाण्याच्या प्रक्रिये मध्ये महत्त्वाची भूमिका बजावते शोधकर्त्यानी सादर केलेल्या माहितीच्या आधारे आय पी एम सेल एक दस्तऐवज तयार करते ज्यास व्हॅल्यू प्रोपोझिशन असे म्हणतात हे व्हॅल्यू प्रोपोझिशन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान हस्तांतर वेबसाईटवर टाकले जातात तसेच पत्र ई मेल इत्यादी माध्यमातून नवशोध किंवा नव तंत्रज्ञानाची माहिती संभाव्य खरेदीदारा पर्यंत पोहोचविण्याची ची जबाबदारी आय पी एम सेल पार पाडते पेटंटला मान्यता मिळाल्यानंतर यासंदर्भातील मेन्टेनन्स फीस द्यावी लागते तसेच भारतामध्ये वर्षागणिक पुनरनोंदणी ची फीस वाढत जाते हे यासाठी केले जाते जेणेकरून तंत्रज्ञानातून महसुलाची निर्मिती होत नसल्यास संशोधक अशा शोधा पासून दूर राहतील जर शोधाचे व्यापारीकरण विशिष्ट मुदतीत होऊ शकले नाही तर त्या मुदतीपर्यंत विद्यापीठ पेटंटला सहाय्य करतात पण त्यानंतर विद्यापीठ त्या पेटंटला सहाय्य करणे बंद करते किंवा संबंधित संशोधकांना त्यासंदर्भातील किंमत अदा करण्याची जबाबदारी घेण्यास सांगते भारतामध्ये पेटंट संदर्भात काही संवैधानिक बाबींची पूर्तता करावी लागते जसे की फॉर्म नंबर 27 जे एक वर्किंग स्टेटमेंट आहे आय पी एम सेल ला हा फॉर्म भरावा लागतो कारण याद्वारे आय पी एम सेलची जबाबदारी सुद्धा निश्चित केली जाते आय पी एम सेलमध्ये किती लोकांची आवश्यकता आहे हे ठरवावे लागते साधारणतः आय पी एम सेल मध्ये एक विभाग प्रमुख असतात जे पेटंट विषयातील तज्ञ असतात किंवा या क्षेत्रातील परीक्षक म्हणून पाच वर्षांचा अनुभव असतो तसेच सात ते दहा वर्ष मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असणारे तज्ञ व्यक्ती आय पी एम सेलमध्ये असतात जे मार्केटिंग साईटचे काम बघतात याला लेवल 1 स्टाफ असे म्हणतात लेवल 2 स्टाफ मध्ये त्यांचा समावेश होतो ज्यांना शोधा संदर्भातील पूर्व माहितीचा शोध घेण्याचे कौशल्य अवगत असते तसेच ते मार्केटिंग करू शकतात आणि प्रशासकीय कार्य ही करू शकतात या स्टाफ मध्ये एक पेटंट एजंट किंवा एटर्नी आणि लेखापाला चा समावेश होतो लेवल 3 स्टाफ मध्ये पेटंट विषयक माहिती संकलन करणारा आणि आवश्यक तेव्हा माहिती पुरविणारा आणि संपर्क साधणारा व्यक्ती चा समावेश होतो आय पी एम सेल कडे मागील पन्नास वर्षांचा पेटंट आणि नॉन पेटंट संदर्भातील डेटाबेस कव्हर करणारे सबस्क्रीप्शन असणे आवश्यक आहे जेणेकरून नवीन पेटंट संदर्भातील माहितीचा शोध घेतला जाऊ शकेल आय पी एम सेल कडे असे बेसिक ऑफिस ऑटोमेशन सुविधा असणे आवश्यक आहे ज्याद्वारे संकलित केलेली माहिती इमेल्स आणि पेटंट विषयक विविध घटकांशी केलेला संपर्क याची माहिती नोंदविली जाऊ शकेल आणि आवश्यकता पडल्यास माहितीचा पुनर्वापर करता येऊ शकेल आय पी एम सेल ला विविध फॉर्म ची आवश्यकता असते यापैकी सर्वात महत्त्वाचा फॉर्म म्हणजे आय डी एफ किंवा इंवेंशन डीसक्लोजर फॉर्म होय ज्या द्वारे शोधकर्त्यास आवश्यक त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात जसे की नवशोधा ची वैशिष्ट्ये शोधकर्त्याचे नाव संपूर्ण पत्ता इत्यादी एक पेक्षा अधिक शोधकर्ता असतील तर त्यांच्या सहभागाची सरासरी तसेच नवीन शोध वा तंत्रज्ञान निर्मितीसाठी निधीचा पुरवठा हा सरकारद्वारे केला गेला किंवा इतर कुठल्या संस्थाद्वारे केला गेला तसेच शोध निर्मितीमध्ये इतर संस्थांची ची व प्राधिकरण यांची मदत घेतली गेली आहे काय यासंबंधीची माहितीही आय डी एफ फॉर्म मध्ये नोंदवावी लागते आणि इन्वेंशन डिक्लेरेशन फॉर्म ची माहिती घेण्यासाठी आपण आय सी एस आर च्या www in या वेब लिंक वर भेट देऊ शकता तसेच NDA किंवा नॉन डीसक्लोजर एग्रीमेंट या फॉर्मचा ही वापर आपण प्रारूप म्हणून करू शकतो आय सी एस आर वेबसाईट मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो आय पी आर पॉलिसी इंक्युबॅशन पॉलिसी तंत्रज्ञान हस्तांतर आणि रॉयल्टी संदर्भातील माहिती सॉफ्टवेअरची विक्री भारतामध्ये पेटंट फाईल करण्याविषयीच्या प्रक्रियेची माहिती तसेच परदेशांमध्ये पेटंट अर्ज करणे विषयीची माहिती या संदर्भातील विविध फॉर्म या वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्याचबरोबर या वेबसाईटवर विविध प्रकारच्या करार पत्राचे नमुने उपलब्ध आहेत जसे की संयुक्त विद्यमाने केले जाणारे संशोधन संयुक्तपणे तंत्रज्ञान विकसित करणे औद्योगिक सल्ला अंतर संस्था करार तंत्रज्ञान परवाना करार इत्यादी तेव्हा आय पी एम सेलकडे दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या फॉर्म शिवाय इतर नमुने फॉर्म उपलब्ध असतात तेव्हा विविध प्रकारच्या पेटंट विषयक गरजांसाठी आय पी एम सेलकडे आवश्यक ती नमुना पत्रे उपलब्ध असतात